सर्वांना नमस्कार तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण विविध मार्गांनी वृद्धिंगत केले जाऊ शकते यामध्ये इंटरनेटवरील विविध स्त्रोतांचा शोध घेणे कन्सेप्ट मॅप यासारख्या साधनांचा वापर करून आपले ज्ञान वाढवणे सिमुलेशन आणि गेम आधारित शिक्षण वापरुन वास्तविक समस्यांशी जोडणे किंवा सहकार्याने विविध ऑनलाइन समुदायांशी जोडणे समाविष्ट आहे तथापि येथे लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रभावी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त तंत्रज्ञानाचा वापर मदत करू शकत नाही तंत्रज्ञान हे प्रभावी शैक्षणिक रणनीतीं सोबत भागीदारीमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करते ज्यावरून असे सूचित होते की अर्थपूर्ण शिक्षणासाठी तंत्रज्ञानाच्या प्रभावी इंटिग्रेशनवर विचार करणे आवश्यक आहे आयसीटीच्या प्रभावी एकत्रीकरणाची व्याख्या अनेकदा आयसीटी फंक्शन म्हणून केली जाते जे काही सूचनात्मक उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी विशिष्ट शिक्षण आणि शिक्षण उपक्रम तडीस नेहण्यासाठी अविभाज्य किंवा मध्यस्थी साधन म्हणून वापरले जाते तसेच अभ्यासानुसार असे सुचवले गेले आहे की विद्यार्थी केंद्रित अॅक्टिव शिक्षण उपक्रम डिझाइन करताना जेव्हा शिक्षक आयसीटी टूल्सचा पूर्णपणे वापर करतात त्यावेळी आयसीटीचे प्रभावीपणे इंटिग्रेशन साध्य केले जाते तंत्रज्ञानाच्या इंटिग्रेशनबद्दल आपण अधिक जाणून घेण्यापूर्वी एक प्रतिबिंबित स्थान घेऊ समजा भिन्न लक्ष्ये लक्षात घेऊन तीन शिक्षकांनी त्यांच्या ई शिक्षण सामग्रीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान इंटिग्रेट केले तुमच्या मते पुढीलपैकी कोणते शिक्षक तंत्रज्ञानाच्या प्रभावी इंटिग्रेशनचे अनुसरण करतात प्रशिक्षक १ असे म्हणतात की मी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे अदृश्य घटक प्रक्रियेस विद्यार्थ्यांसाठी दृश्यमान बनवू इच्छितो प्रशिक्षक २ म्हणतात की मी तंत्रज्ञानाचा वापर करून एक प्रक्रियेचे अनेक रीप्रेझेंटेशन्स दर्शवू इच्छितो जेणेकरुन माझे विद्यार्थी या घटनेमागील कारण समजावून सांगू शकतील आणि प्रशिक्षक ३ म्हणतात की मी माझ्या कंटेंटमध्ये अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरू इच्छितो आणि त्याद्वारे मी अधिक कंटेंट कव्हर करू इच्छितो पहिले शिक्षक शिकण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत आणि तंत्रज्ञानाच्या वापरासह काही अदृश्य प्रक्रिया घटक विद्यार्थ्यांना दृश्यमान बनविण्यावर भर देत आहेत जे तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासारखे दिसते दुसरे शिक्षक तंत्रज्ञानाचा पुरेपूर आणि शक्य तितका उपयोग विद्यार्थ्यांना मूलभूत घटना समजून देण्यासाठी करत आहेत जो पुन्हा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आहे आता तिसऱ्या शिक्षकांची येथे दोन उद्दीष्टे आहेत असे दिसते की त्यातील एक ई सामग्रीमध्ये अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आहे जे स्वतःच कोणत्याही शिकवण्याच्या उद्दीष्टांची पूर्तता करत नाही आणि अशा प्रकारे तंत्रज्ञानाचे प्रभावी इंटिग्रेशन झाल्यासारखे दिसत नाही तथापि येथे नमूद केलेला दुसरा मुद्दा असा आहे की प्रशिक्षक अधिक कंटेंट कव्हर करू इच्छित आहेत जसे व्हिज्युअलायझेशनच्या सहाय्याने पेशींमधील जटिल मोल्युक्युलर रिएक्शन दर्शविण्यासाठी ज्यामुळे कार्यक्षमता वाढविण्याची शक्यता आहे तसेच वेळ प्रयत्न आणि संसाधनाची बचत होईल तर त्या दृष्टीकोनातून हे अंशतः योग्य असू शकते अशा प्रकारे सूचनात्मक डिझाईनर्सना शिकवणीच्या जुन्या पारंपारिक पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाचे फायदे स्पष्टपणे दिसल्यास ते तंत्रज्ञान वापरण्याची शक्यता आहे ज्यांचा विचार केला जाऊ शकतो ते तंत्रज्ञानाचे भिन्न प्रकारचे सापेक्ष फायदे आहेत येथे तंत्रज्ञान वर्धित शिक्षण मेट्रिक्स आहे ज्यामध्ये सामग्री आणि कौशल्ये शिकण्याची परिणामकारकता समाविष्ट आहे तसेच त्यात सुलभता समाविष्ट आहे जी संख्येने मोठ्या आणि विविध गटांना आकर्षत करण्यास आवश्यक आहे जे विद्यार्थ्यांना गुंतवून त्यांना प्रेरणा देऊन आणि व्हिज्युअल आकर्षणाने आकर्षित करते आणि जसे आपण चर्चा केली कार्यक्षमता ज्यामध्ये खर्च वेळ मनुष्यबळ किंवा जागा यासारख्या संसाधनांची बचत होते तथापि या एलईडीमध्ये आपण तंत्रज्ञानाच्या संबंधित सामग्री आणि कौशल्ये शिकण्याच्या बहुतेक फायद्यावर लक्ष केंद्रित करू तर आपण येथे तीन महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करू प्रथम फक्त तंत्रज्ञान साधन कधी वापरायचे आपण ते कसे ठरवू शकू दुसरे असे की एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बरेच तंत्रज्ञान साधने उपलब्ध आहेत त्यातील चांगले साधन कसे निवडावे आणि तिसरे म्हणजे योग्य शैक्षणिक धोरणांसह तंत्रज्ञान कसे इंटिग्रेट करावे तरआता फक्त तंत्रज्ञान साधन कधी वापरावे या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया अत्याधुनिक आयसीटी साधनांच्या संधींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सूचनात्मक डिझाईनर्सना त्यांच्या ई सामग्रीच्या डिझाइनमध्ये या तंत्रज्ञानाची साधने किंवा सॉफ्टवेअर समाविष्ट करणे सुलभ झाले आहे तथापि संसाधने आणि विकासासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये योगदान देण्यात या तंत्रज्ञानाची संभाव्यता काय आहे हे प्रथम डिझाइनर्सनी विचारून घेतले पाहिजे असे एक उदाहरण एका अभ्यासानुसार दर्शविले गेले आहे जे मल्टीमीडिया आणि संगणक आधारित सूचनांमध्ये अॅनिमेशन वापरण्याच्या व्यवहार्यतेवर प्रश्न करते येथे असे प्रश्न विचारले गेले आहेत जसे की अॅनिमेशन संगणक आधारित सूचनेत सुधारणा करण्यास सक्षम असेल का नसल्यास अॅनिमेशन काय करत आहे हे कॉस्मेटिकचे लक्ष वेधत आहे का की इतरांचे जर होय तर आपल्या निर्देशात्मक डिझाइनमध्ये अॅनिमेशनचे कार्य काय आहे मुद्दा असा आहे की एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञानाच्या हेतूसाठी त्याच्या सूचनात्मक डिझाईनर्सना एखादे विशिष्ट तंत्रज्ञान त्या जागी योग्य आहे का नाही याचे स्पष्ट ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे आता एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बरीच तंत्रज्ञान साधने उपलब्ध आहेत त्यातील चांगले साधन कसे निवडायचे तर ई शिक्षण सामग्रीमध्ये वाचन साहित्य व्हिडिओ सिम्युलेशन शैक्षणिक खेळ मूल्यांकन क्विझ शिकवण्यायोग्य एजंट्स अनुकूल प्रणाली यासह विविध शिक्षण घटकांचा समावेश असू शकतो परंतु संकल्पना नवीन असताना या भिन्न शिक्षण घटकांचा उपयोग वाचन साहित्याचा वापर करण्यासारख्या भिन्न उद्देशांसाठी केला जातो जेव्हा आपण अदृश्य प्रक्रिया किंवा घटक दृश्यमान बनवू इच्छित असाल तसेच संकल्पना अमूर्त किंवा जटिल सिम्युलेशन असेल तेव्हा व्हिडिओ वापरले जातात शैक्षणिक खेळांमुळे विद्यार्थ्यांना कौशल्य आणि इतर गोष्टींची समर्पकता समजू शकते तथापि त्याची सुरूवात लर्निंग आउटकम्स स्पष्टपणे परिभाषित करून करावी आणि त्यानंतर हे साधन त्या लर्निंग आउटकम्सना उत्कृष्ट प्रकारे साध्य करण्यास सक्षम आहे का हे उत्तर तंत्रज्ञानाच्या साधनांच्या कार्यक्षमतेचा आणि वापरण्याचा शक्य तितका उपयोग करून दिले पाहिजे तेथे निकषांचा एक संच आहे जर हे शिक्षण आउटकम्सच्या उद्देशाने सर्वोत्तम असेल तर ते तंत्रज्ञानाच्या परवडण्याचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाऊ शकते कोणती सूचनात्मक लक्ष्ये साध्य होत आहेत हे समजून घेण्यासाठी साधनाची वैशिष्ट्ये सूचीबद्ध करणे म्हणजे विश्लेषण होय या साधनांसह शिक्षण शिकण्याचे कोणते दृष्टिकोन योग्य असतील हे साधन वापरण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत का साधनांचा वापर मूल्यांकना साठी कसा होऊ शकतो आणि असल्यास काही मर्यादा आपण तंत्रज्ञानाच्या साधनांच्या पूर्ण उपयोगचे विश्लेषण कसे करू शकतो हे दर्शविण्यासाठी आपण सिम्युलेशनचे उदाहरण वापरू सिम्युलेशन हे प्रत्यक्ष वेळची प्रणाली किंवा प्रक्रियेचे संगणकीकृत मॉडेल आहे जिथे सिस्टममध्ये विशिष्ट अॅक्टिव्हिटी तयार केली जाऊ शकत नाही तिथे सिस्टम प्रक्रिया कशी कार्य करते हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी प्रोसेस व्हेरिएबल्समध्ये बदल करू शकतात किंवा हे प्रक्रियेचे एक पेक्षा जास्त मार्गाने देखील प्रतिनिधित्व करू शकते जसे की आलेख रेखाचित्र समीकरणे वगैरे सिम्युलेशन शिकवण्याचे ध्येय हे नवीन विषय एक्सप्लोर करणे प्रयोगशाळेतील प्रयोगाला बदली किंवा पूरक तसेच फिल्ड ट्रिप किंवा रोल प्लेसाठी पूरक असू शकतात सिम्युलेशन वैयक्तिक किंवा सामूहिक कार्य म्हणून दिले जाऊ शकते त्याचा वापर विद्यार्थ्यांद्वारे त्याच्या बरोबर वेगवेगळे प्रयोग करून नवीन धडा सादर करण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा त्याचा उपयोग चर्चेस प्रवृत्त करण्यासाठी केला जाऊ शकतो सिम्युलेशनचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो अदृश्य प्रक्रिया संकल्पना दृश्यमान करण्यास मदत करतो उदाहरणार्थ अणू रेणू आण्विक प्रतिक्रिया तसेच भूकंप कसा होतो लोकसंख्येची वाढ किंवा ती कमी होणे किंवा चेंडू उडल्यावर काय होते यासारख्या प्रक्रिया शिकण्यास गती मिळू शकते ते प्रयोगशाळेतील उपकरणे उपलब्ध नसल्यास किंवा ती महाग असल्यास किंवा ती असुरक्षित असल्यास त्यांची जागा घेऊ शकतात तसेच विद्यार्थ्यांना बदलासकट पुनरावृत्ती करण्यास देखील अनुमती देतात येथे एक मर्यादा अशी आहे की मॉडेल्सच्या अचूक वर्णनासाठी आपल्याला योग्य प्रकारे डिझाइन केलेली सिम्युलेशन्स निवडण्याची आवश्यकता आहे आणि जे योग्यरित्या केले गेले नाही तर विद्यार्थ्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात तसेच अशा प्रकारचे सिम्युलेशन्स डिझाईन करणे वेळ घालवणारे देखील असू शकते म्हणूनच आपल्या ई सामग्रीमध्ये इंटिग्रेट करण्यापूर्वी या तंत्रज्ञानाचा उपयोग आणि मर्यादा समजून घेणे फार महत्वाचे आहे आपण आपल्या पुढील एलईडीमध्ये ई सामग्रीमध्ये तंत्रज्ञानाच्या इंटिग्रेशन बद्दल अधिक चर्चा करू